तर आता आपण या रडार क्रॉस सेक्शन परिभाषित करण्यासाठी काही प्रमाणित शब्दावलीत जाऊ ठीक तर सर्व प्रथम परिभाषा त्यासाठी प्रतीक राखीव सहसा सिग्मा असतो आणि म्हणूनच येथे माझ्याकडे असलेल्या 2D आणि 3D मध्ये भिन्न परिभाषा आहेत आणि परिभाषा खूप अंतर्ज्ञानी आहेत ते काय म्हणते तर ही मर्यादा आहे की निरीक्षणाची बिंदू खूप दूर आहे फील्ड अशी दिसली की Ez2r θ बरोबर तर येथे इंसीडन्ट फिल्ड द्वारे उत्पत्तीच्या वेळी काही प्रमाणात सामान्य ब्रॅकेट गहाळ झाले आहे ठीक आहे आणि आपल्याला येथे एक 2πr दिसेल आणि हा 2πr येथे का आला हे तुम्हाला माहित पडेल ठीक तर मी म्हणालो की केस अगदी सोपी आहे तर असे म्हणूया की माझ्याकडे असे विमान आहे आणि मी येथे कुठेतरी दूर r उभा आहे बरोबर हे उत्पत्तीपासूनचे अंतर r आहे हे मूल्य r आहे हे वेक्टर rˆ आहे 2D च्या बाबतीत ही व्याख्या आहे 3D च्या बाबतीत ही व्याख्या आहे मला येथे एका कंसाची कमतरता वाटते माझ्याकडे 2πr च्या आत 4πr2 आहे परंतु कल्पना इतकीच आहे की खूप दूर क्षेत्र शोधा तर या क्षेत्राला दूरचे फील्ड असेही म्हणतात ठीक तर हे एखाद्या क्षणी घटनेच्या तीव्रतेमुळे सामान्य झालेली आतापर्यंतची क्षेत्रीय तीव्रता आहे आणि सर्वात सोपा बिंदू मूळ आहे आता म्हणून रडारच्या जगात मोजले जाणारे दोन भिन्न प्रकारचे प्रमाण आहेत म्हणून या उदाहरणास पकडून जे कि येथे दिले आहे आपण असे म्हणू या की येथे एक अँटेना आहे आपण असे म्हणू या की आपल्याला हवाई वाहतूक नियंत्रण माहित आहे आणि हे येथे इथले आणखी एक हवाई वाहतूक नियंत्रण आहे तर त्या दोघांमध्ये रडार आहेत तर पहिल्या विमानासंदर्भात अशी वेव्ह पाठवत आहे आणि हे विमान कोणत्या विमानात रडार वेव्हने उचलले आहे ते कोणत्या दिशेने प्रतिबिंबित होईल विद्यार्थीः त्याच दिशेने एक उत्तर समान दिशा आहे विद्यार्थीः ते यावर अवलंबून असते हे पृष्ठभागावर अवलंबून असते विद्यार्थी बरोबर बरोबर परंतु सामान्य विमान किंवा सामान्य जहाज दिल्यास वेव्ह कोणत्या दिशेने विखुरली जाईल काय सामान्य आहे हा एक सामान्य ज्ञान प्रश्न आहे विद्यार्थी ते परत यायला हवं मी परत यावे ते एक उत्तर आहे दुसरे उत्तर विद्यार्थी दूर ते सर्वत्र जाईल आणि ऑब्जेक्टच्या आकारानुसार का ठीक आहे जर तेथे काही बाजूस विशिष्ट मार्गाने कोन केलेले असेल तर वेव्ह त्याच वेळी बंद होईल तर या दिशेने काही वेव्ह येईल का असे होऊ शकते कारण रडारच्या स्पॉट आकाराचा विचार करा जेव्हा ते आपटते तेव्हा ते शेवटच्या बोटासारखे असते काही विघटन झाल्यामुळे ते मुळतः सर्व दिशेने जाऊ शकतात तर स्कॅटर्ड फील्ड उर्जा सर्वत्र जात आहे 2D मध्ये 2 पाय कडे जाईल 3D मध्ये ती संपूर्ण 4 पाय कडे जाईल असे आपण म्हणू शकतो पण आपल्याकडे असे काय आहे जे आपल्याकडे परत आले आहे तर दोन भिन्न इमेजिंग पद्धती आहेत बरोबर तर मोनोस्टॅटिक म्हणजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर समान स्थिती याचा अर्थ असा की या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने येथे एक वेव्ह आणि ऑब्जेक्ट पाठविला आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणू हा रिसीव्हर अर्थात त्या स्थितीत उभा राहिल्यास त्याच्याकडे जे परत येते त्याच वस्तूंचे तो संग्रहण करतो तर मग आता सर्व काही जे जात आहे त्याच्यासोबत काय होत आहे ते हरवले तर याला म्हणतात मोनो स्टॅटिक मोनो म्हणजे फक्त एक तर एक ट्रान्समीटर आणि रिसीव्हर एकाच ठिकाणी तर हे मोनोस्टॅटिक रडार आहे यासाठीचा दुसरा शब्द म्हणजे माझा अर्थ असा आहे की इतर प्रकारचे इमेजिंग मोडयालीटी द्वि स्थिर आहे जे मी वरच्या बाजूला स्पष्ट केले त्याप्रमाणे आपल्याकडे असू शकते तर येथे एक ट्रान्समीटर ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा रिसीव्हर येथे बरोबर तर माझ्याकडे Tx आणि Rx वेगळे आहेत होय चांगले समजले तर हे स्वैअर्ड नसलेले विखुरलेले असावे परंतु स्वैअर्ड आधीपासूनच बाहेर आहे तर हे 2D किंवा 3D मध्ये खूप दूरचे स्कॅटर्ड फिल्ड आहे पण कल्पना स्पष्ट आहे का म्हणून मी तुम्हाला देत असलेल्या या फक्त व्याख्या आहेत विद्यार्थी तर ते r टेंडिंग टु 0 आहे का ओह फील्डसाठी एक्सेल येथे आणखी एक टाइप आहे हे होय r → ∞ होय तर आपल्याला लक्षात येईल की RCS च्या परिभाषेत प्राप्तकर्ता कोणत्या कोनात आहे तर हा Rx कोन आहे आणि हा Tx कोन आहे बरोबर म्हणूनच फक्त मोनोस्टॅटिक प्रकरणातील आपल्या समजुतीची चाचणी घेण्यासाठी तर मोनोस्टॅटिक म्हणजे 2D केस आहे तर असे म्हणूया की इंसीडन्ट वेव्ह अशा प्रकारे येत आहे तर तो किती कोण बनवतो चला असे म्हणूया की तो θi बनवतो बरोबर आता हे रडारमधून प्रतिबिंबित होते आणि ते कोणत्या दिशेने जाते दिशा उलट आहे तर उलट दिशा ही असणार आहे बरोबर तर तो किती कोण बनवतो हा θs कोन आहे ज्याला आपण स्काटेर्ड अँगल म्हणूया तर θi आणि θs यांच्यात काही संबंध आहे का मी ते लिहू शकतो θi π θs बरोबर तर मी हे θs येथे प्राप्तकर्त्याच्या कोनात RCS व्याख्येच्या रिसीव्हर भागात जोडेल तर एका एकाधिकार प्रकरणात ते आधीच निश्चित केले आहे माझ्याकडे θi π आणि θi हे RCS अँगलवरील 2 वितर्क आहेत त्याचप्रमाणे 3D प्रकरणात मला θ आणि π बद्दल विचार करावा लागेल बरोबर तर ही फक्त व्याख्या आहे बरोबर म्हणून येथे काहीही फारच क्लिष्ट होऊ नये आता आपण काही तपशीलांमध्ये जाऊया बरोबर आता आपण एकतर सरफेस ईंटेग्रेल किंवा व्हॉल्यूम ईंटेग्रेल दृष्टीकोन घेऊ शकतो त्याने काही फरक पडत नाही बरोबर म्हणून मी येथे व्हॉल्यूम ईंटेग्रेल दृष्टिकोन घेतला आहे येथे हे फील्ड r ′ अंतरावर आढळेल r' हे माझे काही सामान्य अंतर आहे जे कि माझ्याजवळ आहे बरोबर आता आपल्यातील ज्यांनी या बेसल फंक्शन्स हँकेल फंक्शन्स प्रोग्राम केले आहेत त्यांना कळेल हेन्केल फंक्शन किंवा बेसल फंक्शनचे मूल्यांकन करणे किंचित महाग ऑपरेशन आहे जेव्हा आपण मॅटल्याबला बेसल फंक्शन हेंकेल फंक्शन मोजण्यासाठी विचारले तेव्हा त्याला तो नंबर देण्यासाठी अंतर्गत गणना करणे आवश्यक आहे हे संगणकाला x2 किंवा 2 × x ची गणना विचारण्यासारखे नाही आता जेव्हा लोक विमानाच्या RCS ची गणना करण्यास प्रारंभ करतात तेव्हा त्यांना एका कोनात RCS चे मूल्य नको असते थोडक्यात आम्हाला एकंदर वर्तन काय आहे हे जाणून घ्यायचे असते तर 2D मध्ये आपण RCS प्रती आणि संपूर्ण 2π रेडियनची गणना कराल ठीक तर तुम्हाला बर्याच वेगवेगळ्या पोझिशन्सची गणना करावी लागेल r ′ तुम्हाला तुमचा रिसीव्हर लावावा लागेल आणि त्या क्षणी स्कॅटर्ड फिल्ड काय आहे ते मोजावे लागेल तर आपण वापरु शकू अशा काही अंदाजे गोष्टी आहेत लक्षात ठेवा RCS ची व्याख्या r → ∞ आहे आत्ताच परत ग्रीन फंक्शनच्या अगदी सुरुवातीस आपण खरोखर जवळजवळ खूप मोठ्या एक्ससाठी या हँकेल फंक्शनसारखे दिसत होते ते 2D मध्ये प्लेन वेव्हप्रमाणे बनले कारण तेथे एक e−jkρ आहे आणि यामुळे आपल्याला येणाऱ्या किंवा जाणाऱ्या वेव्हपैकी कोणत्या वेव्ह लक्षात ठेवल्या पाहिजेत हे लक्षात ठेवणे मला आवश्यक आहे कारण माझे चिन्ह माझा वेळ अधिवेशन ejωt यासह एकत्रित केले गेले होते मला एक बाह्य प्रवासी वेव्ह मिळाली म्हणून आपण आता आधी हे एक्सप्रेशन पहिले आहे जेव्हा आपण आता फक्त आव्हाने पाहण्याचा प्रयत्न करू समजा मी हेन्केल फंक्शनचे सर्वात सामान्य रूप घेतले आणि येथे आत ठेवले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी माझे रिसीव्हर स्थान r प्राईम बदलतो तेव्हा काय होईल हे हँकेल फंक्शनचे मूल्यांकन करावे लागेल अर्थात बरोबर आणि मी तुम्हाला अधिक माहिती देत आहे की ते थोडेशे महागडे ऑपरेशन आहे तर त्याची किंमत कमी करण्यासाठी आपण या अंदाजे स्वरुपाचा वापर केला पाहिजे जो आपण मोठ्या आणि मोठ्या ऱ्हो साठी अधिक अचूक आहे ठीक तर ऱ्हो y येथे फक्त हे r − r ′ अंतर आहे ठीक जर मी हे एक्सप्रेशन पुन्हा यामध्ये जोडत राहिलो तर याचा अर्थ असा आहे की हे मूल्यांकन मला मदत करेल हेन्केल फंक्शनचे मूल्यांकन करण्यापेक्षा बरेच स्वस्त आहे बरोबर कारण हा एक घातांकीय आहे आणि तो मूळ ऱ्हो ने विभागलेला आहे बरोबर तर अचूकतेत कोणतीही हानी न होता हे संगणकीयदृष्ट्या कार्यक्षम ठरणार आहे तर आता आपण एक गोष्ट पाहू शकता हे 2D मध्ये होते 3D मध्ये हे जवळपास नसलेल्या आमचे ग्रीनचे फंक्शन होते बरोबर जर आपण आता आपल्या RCS च्या व्याख्येकडे परत गेलात तर तर इथे एक 2πr आहे बरोबर आणि ही पहिली टर्म इथे स्कॅटर्ड स्क्वेअर्ड आहे तर आपन कल्पना करू शकता की हे या अविभाज्यातून अंदाजे बाहेर येईल आणि जेव्हा मी हे वर्गित करेन तेव्हा काय मिळेल मला येथे ρ मिळेल आणि ρ हा r शी कॅन्सल होईल परिणामी आपल्याला जे मिळेल ते म्हणजे RCS मी ज्या अंतरावर आहे त्यावर अवलंबून नाही असे नाही की ते त्याच्या मूल्यावर अवलंबून आहे 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर मला प्रत्येक वेळी वेगळी उत्तरे मिळत नाहीत कारण येथे अंश आणि छेदातून ते अंतर रद्द झाले आहे तर हेच कारण आहे की RCS ची व्याख्या येथे 2π वर आहे आणि 3D बाबतीत माझ्याकडे 1 r आहे म्हणून बोलायचे बरोबर लक्षात ठेवा r ऑब्जेक्टवर जात आहे तर r' अनंताकडे झुकत आहे तर ही संज्ञा मुळात जवळजवळ अविभाज्य चिन्हाच्या बाहेर येईल जेव्हा हे बाहेर येते तेव्हा माझ्याकडे घातात 1 r असते मला त्याचा वर्ग करून मॉड घेतल्यावर 1R2 मिळेल आणि ते R2 सोबत कॅन्सल होईल बरोबर तर RCS च्या व्याख्येस हेच प्रेरित केले कारण आपण असे प्रमाण सांगत आहात जे कठोरपणे बोलत नाही ऑब्जेक्टच्या अंतरावर अवलंबून आहे म्हणून जेव्हा मी असे म्हणतो की हे विमानाचे RCS आहे तेव्हा तुम्ही मला लिखित स्वरूपात विचारू नका कोणत्या अंतरावर या ऑब्जेक्टचे वैशिष्ट्य दर्शविण्याच्या सार्वत्रिक मार्गासारखे आहे दुसरीकडे जर मी हे 2πr किंवा 2πr2 काढून टाकले असते तर मला प्रत्येक वेळी r चे मूल्य किती आहे ते सांगावे लागले असते आणि मला RCS चे भिन्न मूल्य मिळाले असते अंतर अवलंबितापासून मुक्त होण्याचा हा एक मार्ग आहे बरोबर तर आपण येथे आणखी एक सरलीकरण करू शकतो जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये अगदी सामान्य आहे तर हे r उणे r प्राइम हे कसे लिहू मी हे अशा कार्टेशियन समन्वयांच्या दृष्टीने लिहू शकतो ठीक तर लक्षात ठेवा हे ईंटेग्रेल r ऑब्जेक्टवर आहे एकतर व्हॉल्यूमच्या पृष्ठभागावर आणि r' खूप दूर आहे बरोबर तर मी पुढे असे लिहू शकतो तर आणि हे मी समजू शकतो की माझ्या ऑब्जेक्टमुळे हे माझे बिंदू r' म्हणूया ज्याचे मी येथे मूल्यांकन करीत आहे हे कुठेतरी दूर आहे जे ऑब्जेक्टपासून बरेच दूर RCS r ट्रेंडिंगची व्याख्या आहे माझा ऑब्जेक्ट येथे काहीतरी आहे बरोबर तर हे x ′ 2 y ′ 2 आपण कॅपिटल R च्या स्क्वेअर बरोबर घेऊ शकतो ठीक आहे तर मी हे म्हणून लिहू शकतो आता हे मी येथून कॉमन घेऊ शकतो तर 2xx′ − 2yy′ R x2 y2 ने विभाजित केले R2 ने विभाजित केलेले हे पुन्हा म्हणा होय हे R असावे विद्यार्थीः समन्वयाने घेतले आपण R घेतला त्यामुळे ही संज्ञा R2 च्या बरोबरीची आहे म्हणून मी या स्क्वेअर रूट चिन्हामधून एक R बाहेर काढला ठीक आहे तर हा R येथून बाहेर आला आणि मला हे एक्सप्रेशन मिळाले आता या संज्ञांमधून जे तुम्हाला वाटेल की येथून कोणतीही संज्ञा वगळू शकतो दिलेल्यापैकी r इथे राहतो आणि r' बाहेर तर या 3 संज्ञांमधून हे x आणि y वर स्क्वेअर अवलंबित्व आहे आणि हे x आणि y वर रेषात्मक अवलंबित्व आहे बरोबर तर ही संज्ञा प्रत्यक्षात असणार आहे विद्यार्थी लहान लहान बरोबर म्हणून मी याचा अंदाजे R धरू शकतो आणि मी या टर्मकडे दुर्लक्ष करू शकतो जे खूप लहान आणि ठीक आहे तर सामान्य अंदाज हा अँप्लिटयूडसाठी केला गेलेला आहे तर माझ्याजवळ जी ऱ्हो टर्म आहे छेद मध्ये दिसत आहे अँप्लिटयूड मध्ये आणि फेज मध्ये अशा दोन योग्य ठिकाणी दिसू लागली आहे विद्यार्थीः हेच आहे की रिसीव्हरमध्ये जावे होय ते प्राप्तकर्त्याचे स्थान आहे बरोबर तर हे आहे Rx होय अँप्लिटयूडच्या टर्मसाठी आपण काय कराल असे दिसून येते की आपण या संज्ञेकडे दुर्लक्ष करून अजून अंदाज केला तर तर तुम्ही ρ ऐवजी R च्या बरोबरीने बदलले तर तुम्ही या संज्ञेकडेही दुर्लक्ष करा आणि फेज टर्मसाठी तुम्ही ρ ≈ R लिहा आपण येथे द्विपक्षीय विस्तार वापरू शकतो आणि तुम्हाला एक मिळेल दोन कॅन्सल होतील म्हणून ही एक सामान्य साधारणत वापरली जाते आणि ती आपल्याला खूप चांगली अचूकता देखील देते तर मी म्हणालो की हे सर्व करणे हा आपला हेतू आहे त्यापासून सुरुवात करणे थोडे कंटाळवाणे वाटत आहे जेव्हा आपल्याला त्याची हँग मिळते तेव्हा मुळात या एक्सप्रेशनचे मूल्यांकन करणे सोपे करणे होय ठीक तर मग या आत अज्ञात काय आहेत आपण फक्त आधीपासून माहित असलेल्या आपण आधीपासून मोजलेले हे χr आणि ϕr असेल आणि ही g टर्म अगदी सोपी होते ती केवळ एक प्लेन वेव्ह टर्म आहे आणि येथे ऱ्हो आपण सतत कॉन्स्टन्ट घेत होतो आणि जेव्हा आपण त्याचा वर्ग करतो हं तर ते बनते आणि RCS च्या परिभाषेत बाहेर एक R बसलेले असते तर ते रद्द होते ठीक तर हे असे आहे हे आपण करू शकणारे अंदाज आहेत तर ही अँप्लिटयूड टर्म आहे आणि ही फेज टर्म आहे तर आपण अँप्लिटयूड टर्ममध्ये करतो तो अंदाजेपणा आणि आपण फेज टर्ममध्ये करतो तो अंदाजेपणा विद्यार्थी फेज होय r ′ हे प्राप्तकर्त्याचे स्थान आहे विद्यार्थी तर आपण व्याख्या आहोत r ′ अनंताकडे झुकले आहे हो मी आत असल्यास म्हणून मी येथे प्राइम कोऑर्डिनेंट निवडले आहे तर RCS ची माझी व्याख्या असेल विद्यार्थी r ′ होईल येथे ते r ′ बरोबर 2π असेल तर आपण हे बनवू विद्यार्थीः आपण पोर्ट मशीन त्याच ρ मध्ये का निवडत आहोत आपण हे करू शकता परंतु मी हे देत आहे अगदी दोघांसाठीही समान अंदाजे निवडू शकता परंतु हे असे केल्याने आपल्याला जवळजवळ समान अचूकता मिळते बरोबर तर हे आहे σ π।r ′। ।Ezsr′ θ।2 ।Ezi0 0।2 कारण हे आहे की माझ्याकडे येथे प्रमुख समन्वयांच्या बाबतीत फील्ड आहे आणि ही व्याख्या येथे गृहीत धरली गेली की ते अविकसित समन्वयांच्या रूपात आहे केवळ संवहन मध्ये एक छोटासा बदल बरोबर व्याख्या मध्ये थिटा चित्रात कोठून येतो जरी हे योग्य ठरेल कारण एक स्कॅटर्ड फील्ड जे मी मोजतो ते माझ्यावर अवलंबून असते जेव्हा माझा ϕ मिळविण्यासाठी मी ही समीकरणे सोडवितो तेव्हा मला इन्सिडेंट फिल्डचे मूल्य आवश्यक होते अन्यथा आपण समीकरणांचे सिस्टम सोडवण्यासाठी जात आहोत जर आपण समीकरनाकडे पाहिल्यास इन्सिडेंट फील्ड येथूनच दिसले बरोबर तर इन्सिडेंट फील्डच्या किंमतीनुसार माझा एक्सप्रेशन मधला करंट सेट झाला आहे तर मला जे समाधान मिळते त्यावरील उपाय मी कोणत्या कोनातून विमानाचा प्रकार प्रकाशित करतो यावर अवलंबून आहे बरोबर म्हणूनच हे θi चे फंक्शन आहे विद्यार्थी हॅलो हे आहे तर ऑब्जेक्ट मध्ये मूळ येथे आहे विद्यार्थी कुठे कदाचित अशी एखादी वस्तू आहे जी मूळच्या मध्यभागी जवळपास त्या भागात आहे काही होय तर हा ऑब्जेक्ट आहे विद्यार्थी तर आपण बिट r प्राइमसाठी r जात नाही अशी अपेक्षा कराल होय r जास्त दूर जात नाही कारण मर्यादित वस्तू r ′ आहे जिथे माझा रिसीव्हर आहे आणि परिभाषा म्हणते की r' अनंताकडे जा